नमस्कार मागच्या क्लासमध्ये आपण 5 व्हेरिएबल चे के मॅप आधारित तसेच एंटर व्हेरिएबल मॅप आधारित सिंपलिफिकेशन पाहिले या लेक्चरमध्ये आपण सिंपलिफिकेशन साठी उपयोगी असणारा क्यू एम अल्गोरिदम म्हणजेच क़्वीन मॅक क्लसकी अल्गोरिदम पाहूया आणि मुख्य व आवश्यक असणारे इम्पली कँट शोधण्याचे व त्यातून किमान संच कसा तयार करायचा आणि तसेच डोन्ट केअर क्यू एम पद्धतीत कसे वापरायचे याच्या महत्वाच्या स्टेप्स पण पाहू ह्या स्लाईडमध्ये क्यू एम अल्गोरिदम च्या महत्त्वाच्या स्टेप्स दाखवल्या आहेत सुरुवातीला आपण मुख्य इम्पली कँट कसे मिळवायचे ते पाहू इम्पली कँट हे प्रॉडक्ट टर्म असतात आणि जेव्हा आपण मुख्य इम्पली कँट म्हणतो तेव्हा या प्रॉडक्ट टर्म इतर प्रोडक्ट टर्म सोबत एकत्र येत नाहीत कारण मुख्य इम्पली कँट ज्या मीन टर्म चा अंतर्भाव करतात त्यामध्ये कमीत कमी लिटरल्स असतात आणि त्यामुळे ते पुन्हा इतर प्रोडक्ट टर्म सोबत एकत्र येत नाहीत ट्रूथ टेबल मधील सर्व मीनटर्म समाविष्ट करण्यासाठी मुख्य इम्पली कँट शोधल्यानंतर दिलेले फंक्शन दाखविण्यासाठी त्यातून किमान संच मिळविता येतो तर या जरा वेगळ्या स्टेप्स आहेत हे मुख्य इम्पली कँट आपल्याला पुनरावृत्ती प्रक्रियेने शोधता येतात आणि त्यासाठी कम्प्युटर वर आधारित अल्गोरिदम व प्रोग्राम उपलब्ध आहेत आणि जास्त व्हेरिएबलसच्या मिनिमिझेशन साठी हे फंक्शन फारच उपयोगी आहे तर ते कसे काम करते हे समजून घेण्यासाठी आपण हे साधे उदाहरण पाहू हे चार वेरिएबलचे उदाहरण आहे नंतर आपण हे के मॅप आधारित सिंपलिफिकेशन्स सोबत कम्पेअर करू आणि ते कसे काम करते असे सगळेच पाहू तर या फंक्शनच्या 0 1 2 3 10 11 12 13 and 14 ह्या मीनटर्मस आहेत Y ∑ m0123 101112 131415 तर पहिल्या स्टेपमध्ये हे मुख्य इम्पली कँट पुनरावृत्ती प्रक्रियेने शोधावे लागतील तेव्हा आता आपण या प्रोसेस ची पहिली स्टेज पाहू या प्रोसेस च्या पहिल्या स्टेजमध्ये आपण मीनटर्मचे इनपुट व्हेरिएबलचे कॉम्बिनेशन घेऊन गट करूयात या इनपुट व्हेजिटेबल कॉम्बिनेशन च्या पहिल्या ग्रुप मध्ये आपल्याकडे या मीनटर्म आहे यात '1' प्रेझेंट नाही जर अशा मीनटर्म अस्तित्वात असतील तरच तिथे ग्रुप तयार होतो नाहीतर नाही तेव्हा या उदाहरणांमध्ये '0' असलेली मीनटर्म प्रेझेंट आहे तेव्हा 0 0 0 0 हे कॉम्बिनेशन प्रेझेंट आहे आणि इथे '1' प्रेझेंट नसलेला अशी ही एकच शक्यता आहे आणि म्हणून ह्या ग्रुपमध्ये हा एकच मेंबर आहे नंतर आपण असा ग्रुप बनवू यात ज्याच्या इनपुट कॉम्बिनेशन च्या मीनटर्म मध्ये फक्त एकच '1' असेल तर 0 0 0 1 इथे प्रेझेंट आहे तसेच 0 0 1 0 इथे पण प्रेझेंट आहे अजून हे एक 0 1 0 0 असे इनपुट कॉम्बिनेशन आहे जिथे फक्त एकच '1' आहे 0 1 0 0 म्हणजे 4 पण ह्या उदाहरणांमध्ये 4 हि मीनटर्म प्रेझेंट नाही आणि म्हणून 0 1 0 0 हें प्रेझेंट नाही दुसरा पर्याय 8 आहे तर 1 0 0 0 पण या उदाहरणांमध्ये ही पण मीनटर्म प्रेझेंट नाही तेव्हा हासुद्धा मेंबर होऊ शकत नाही म्हणजे जेव्हा मीनटर्म प्रेझेंट असेल तेव्हा त्यासंबंधित व्हॅलयु त्या ग्रुपमध्ये उपलब्ध आहे आता आपल्याला नंतरचा ग्रुप बनवायचा आहे तुम्हाला समजले असेल आणि म्हणूनच मी ही इंटरेटीव्ह प्रोसेस आहे असे म्हटले अशा प्रकारे आपल्याला ग्रुप बनवायचे आहेत आता दोन वेळा '1' प्रेझेंट असलेला ग्रुप बनवायचा आहे आणि दोन वेळा '1' प्रेझेंट असलेले इनपुट कॉम्बिनेशनचे मीनटर्म 3 10 12 आहेत अशाप्रकारे तुम्ही 3 साठी पाहू शकतात इथे 5 मध्ये सुद्धा दोन वेळा '1' प्रेझेंट आहे पण ही मीनटर्म नाही त्यामुळे हा मेंबर नाही तर इथे आपण 3 10 12 हे लक्षात घेतले आहे त्याचप्रमाणे आता तीन वेळा '1' प्रेझेंट असलेले घ्यायचे आहेत तेव्हा नंतरचा ग्रुप 11 13 14 असा आहे आणि शेवटी सर्व चार '1' प्रेझेंट असलेला ग्रुप बनवायचा आहे जर 15 ही मीनटर्म असेल तर 15 हा मेंबर आहे असे हे चार व्हेरिएबलचे केस साठी आहे तर 5 व्हेरिएबल 6 व्हेरिएबलचे केस साठी ग्रुपमध्ये चार वेरिएबल प्रमाणे चार 1's चे कॉम्बिनेशन तसेच पाच 1's चे कॉम्बिनेशनआणि सहा 1's चे कॉम्बिनेशन असे करावे लागते अशाप्रकारे आपली ही क्यू एम अल्गोरिदम ची पहिली स्टेज झाली आता या केस मध्ये इथे जसे दाखवले आहे की मीनटर्म ज्या क्रमाने होत्या तर त्यांचा क्रम बदललेला आहे आणि म्हणून इथे आपण उजव्या बाजूला संबंधित डेसिमल लिहून घेऊ त्यामुळे आपल्याला खात्री असेल की सर्व मीनटर्म समाविष्ट झाल्या आहेत म्हणजेच एकही मीनटर्म सुटली नाही त्यासाठी इथे आपण अशाप्रकारे लिहिले आहे तर आता आपण स्टेज 2 कडे जाऊ स्टेज 2 मध्ये आपल्याला परत आधी प्रमाणे पण थोडे वेगळ्या प्रकारे ग्रुप बनवायचे आहेत आता आपण ऍडजसंट ब्लॉक्स घेऊ ऍडजसंट ब्लॉक्स का घ्यायचे ते नंतर पाहू तेव्हा हे स्टेज वनचे ऍडजसंट ब्लॉक्स आहेत इथे हया मेंबर्स मध्ये हया मीनटर्म च्या इनपुट कॉम्बिनेशन मध्ये फक्त एका पोझिशनचाच फरक आहे आपण 0 0 0 0 व 0 0 0 1 या इनपुट कॉम्बिनेशन ची जोडी बनवू कारण इथे फक्त D ची पोझिशन '0' ते '1' अशी बदलते बाकी A B C स्थिर राहतात आता आपण हे मेंबर्स पुढच्या स्टेज 2 चा पहिला ब्लॉक म्हणून घेऊ तर आपण इथे व्हेरिएबल ची व्हॅल्यू ज्या पोझिशनला बदलते तिथे डॅश लिहू इथे D ची व्हॅल्यू बदलते म्हणून तिथे डॅश लिहू त्या डॅशचे काय महत्त्व आहे D ची व्हॅल्यू '0' किंवा '1' आहे मीनटर्म तयार करण्यासाठी डॅश म्हणजे डोन्ट केअर don't care A B C 0 0 0 आहे इथे दोन मीनटर्म तयार होतात पहिली मीनटर्म D '0' असताना A B C 0 0 0 आहेत आणि दुसरी मीनटर्म D '1' असताना पुन्हा A B C 0 0 0 आहेत हे डॅश चे महत्व आहे त्याच प्रमाणे आपण 0 व 2 एकत्र करू शकतो कारण इथे फक्त C ची पोझिशन बदलते आणि म्हणून हे या ब्लॉकचे पुढचे मेंबर आहेत इथे एवढेच शक्य आहे आता हा पहिला ब्लॉक तिसऱ्या ब्लॉक सोबत एकत्र करू शकतो का पण यासाठी एकच पोझिशन बदलली पाहिजे कारण पहिल्या ब्लॉक मध्ये फक्त '0' आहेत आणि या ब्लॉक मध्ये हे दोन 1's आहेत आणि म्हणून ते दोन पोझिशनने बदलत आहे आणि म्हणूनच तुम्ही तसे करू शकत नाही नंतरचे ब्लॉक हे दोन पोझिशन ने बदलणारे असतील एका पोझिशनने नाही आणि त्यामुळे तुम्ही हा ब्लॉक पहिल्या ब्लॉक सोबत ग्रुप करू शकत नाही आता आपण पाहू हा ब्लॉक आणि हा ब्लॉक एकत्र करता येतो का आणि अजून वेगळ्या काय शक्यता आहेत इथे आपण हा एक तीन सोबत कम्बाईन करू शकतो कारण इथे हे A B आणि D ची व्हॅल्यू अनुक्रमे 0 0 1 अशी आहे इथे फक्त 'C' 0 ते 1 असा बदलतो आणि म्हणून या केस साठी आपण 0 0 डॅश 1 असे लिहू शकतो परत तुम्ही डॅश चे तेच महत्त्व पाहू शकतात इथे पण C '0' किंवा '1' असताना तुम्हाला A B आणि D 0 0 1 साठी ट्रूथटेबल प्रमाणे दोन मीन टर्म मिळतात त्याचप्रमाणे आपण 2 आणि 3 हे कंबाईन करू शकतो तसेच 2 आणि 10 हे पण कम्बाईन करू शकतो हे आपण पाहिले एक आणि दहा आपण कम्बाईन करू शकतो का हा एक आणि हा दहा तर इथे पहा हा झिरो आहे आणि हा एक म्हणजे हे बदलते आहे नंतर हा झिरो आणि हा झिरो म्हणजेच हे स्थिर आहे परत हा झिरो आणि हा एक बदलतो आहे परत हा एक आणि हा झिरो बदलतो आहे म्हणजे एका पोझिशन पेक्षा जास्त वेळा बदल होत आहे आणि म्हणूनच आपण एक आणि दहा कम्बाईन करू शकत नाही आपण फक्त एका पोझिशन ने बदलत असेल तर त्या पोझिशन वर डॅश लिहून बाकी पोझिशन स्थिर ठेवतो पुढे हा ब्लॉक आणि इतर ब्लॉक कसे कम्बाईन होतात ते पाहू त्यासाठी मी सांगितलेच आहे फक्त ऍडजसंट ब्लॉक्स लागतात तेव्हा हा 3 आणि 11 मध्ये 0 0 1 1 आणि 1 0 1 1 फक्त एकच व्हॅल्यू बदलते आणि त्यामुळे हे आपण कंबाईन करू शकतो इथे फक्त पहिली पोझिशन बदलते तिथे आपण डॅश लिहून बाकीच्या व्हॅल्यू 0 1 1 अशा स्थिर लिहिल्या आहेत याच प्रमाणे आपण परीक्षण करून हे ग्रुप शोधले आहेत याचप्रमाणे स्टेज 1 मधल्या दोन ब्लॉक्स मध्ये जिथे एकच पोझिशन बदलते असे दोन ब्लॉक्स आपण कम्बाईन केल्यावर आपल्याला 11 15 13 15 14 15 हे कॉम्बिनेशन मिळाले आहेत आणि त्यानुसारच इथे ते दाखवले आहेत स्टेज 2 मध्ये अजून एक काम बाकी आहे तुम्ही जेव्हा कॉम्बिनेशन करतात तेव्हा तुम्हाला पाहावे लागेल की स्टेज 1 चा प्रत्येक मेंबर हा स्टेज 2 मधल्या ग्रुपचा भाग आहे की नाही जर असे असेल तर आपण त्याच्यासमोर टिक मार्क करू आणि नसेल तर ते आपण अनटिक ठेवू म्हणजे ते कम्बाईन झाले नाही असे कळेल एखाद्या विशिष्ट फंक्शन साठी किंवा ट्रूथटेबल मध्ये हे कंबाईन होऊ शकत नाही असे शक्य आहे कारण ते एकाच पोझिशनला ला बदलत नाही आणि म्हणून टिक मार्क केले जात नाही त्याचे काय महत्त्व आहे ते आपण नंतर पाहू आपण स्टेज 2 पूर्ण केली आहे आणि मी तुम्हाला सांगितलेच आहे कि हि इंटरेटीव्ह प्रोसेस आहे तेव्हा आपण स्टेज 3 कडे जाऊ आपल्याला स्टेज 3 मध्ये काय करायचे आहे तर स्लाईड मध्ये स्टेज 2 मधले ऍडजसंट ब्लॉक्स पहा आणि इथे परत तेच तत्व वापरून ते ब्लॉक कंबाईन होत आहेत का म्हणजे तिथे 2 मेंबर्स मध्ये एकाच पोझिशनचा फरक आहे का हे पहा तर हे शक्य आहे की नाही ते पाहू तेव्हा 0 1 मध्ये 0 0 0 डॅश आणि 1 3 मध्ये 0 0 डॅश 1 असे आहे तर तिथे एकाच पोझिशनचा फरक आहे का फक्त एकाच नाही इथे 0 आणि डॅश व डॅश आणि 1 अशा दोन पोझिशनचा फरक आहे त्यामुळे आपण हे कम्बाईन करू शकत नाही आता पुढे 0 0 0 डॅश आणि 0 0 1 डॅश हे दोन कम्बाईन करू शकतो का हो करू शकतो कारण इथे फक्त C ची पोझिशन बदलत आहे म्हणजे फक्त एकच पोझिशन चा फरक आहे आणि त्यामुळे त्यासंबंधित टर्म 0 0 डॅश आधीच इथे आहे हा 0 1 आणि आता हा डॅश इथे येईल आता पूर्ण त्यासंबंधित टर्म 0 1 2 3 अशी आहे अशाप्रकारे आपल्याला स्टेज 3 मध्ये करायचे आहे तर 0 1 हे स्टेज 3 मध्ये आले हे 2 3 पण स्टेज 3 मध्ये आले आपण यांच्यासमोर टिक मार्क करू पुढे 0 2 आणि 1 3 कम्बाईन करू शकतो तसेच आपण 0 1 आणि 2 10 कम्बाईन होतात आहे की नाही हे पण पाहू शकतो इथे बऱ्याच ठिकाणी फरक पडत आहे हे पहा डॅश आणि झिरो चा झिरो आणि एक चा डॅश आणि झीरो चा अशा तीन ठिकाणी फरक होतो आहे आणि म्हणून ते कंबाईन करू शकत नाही आता 2 10 आणि 3 11 या दोन ऍडजसंट ब्लॉक्स मध्ये पहा हे दोन ब्लॉक्स कम्बाईन होऊ शकतात आणि बाकी कॉम्बिनेशन साठी हे शक्य नाही कारण तिथे एकापेक्षा जास्त पोझिशन वर फरक येतो आहे आणि 2 10 व 3 11 या ब्लॉक मध्ये डॅश 0 1 0 आणि डॅश 0 1 1 असे आहे इथे डॅश तसाच राहतो या झिरोचा एक होतो आहे आणि नंतरचा 1 0 तसाच राहतो आहे शेवटी या दोन ब्लॉकमध्ये जर आपण परीक्षण केले तर इथे वेगवेगळ्या शक्यता आहे 10 11 14 15 आणि 12 13 14 15 आणि या संबंधित टर्म पहा इथे उदाहरणार्थ म्हणून आपण 14 15 घेऊ म्हणजे 1 1 0 डॅश आणि 1 1 1 डॅश असे आहे इथे फक्त एकाच पोझिशनमध्ये फरक होत आहे म्हणून आपण एक मेंबर दुसर्यासोबत पाहतो यासाठी आपण कोड लिहू शकतो तसे केल्यावर तुम्ही पाहू शकतात की 0 1 2 3 2 10 3 11 14 15 12 13 या सगळ्या मेम्बर्स ला पुढच्या ब्लॉक मध्ये जागा मिळाली आहे आणि म्हणून आपण ते सगळे टिक मार्क केले आहेत आता शेवटी स्टेज 3 आल्यावर आपल्याला पाहिले पाहिजे की हे कम्बाईन करून स्टेज 4 कडे जाता येईल का जिथे एकाच पोझिशन वर फरक आहे अशी काही केस आहे का ते पाहू हे पहा 0 1 2 3 आणि 2 10 3 11 जर तुम्ही हे दोन ब्लॉक कम्पेअर केले तर 0 झिरो आणि डॅश फरक होतो आहे 0 0 फरक नाही डॅश आणि 1 परत फरक होतो आहे डॅश डॅश फरक नाही म्हणजे इथे A आणि C या दोन पोझिशन वर फरक होत आहे त्यामुळे आपण हे कम्बाईन करू शकत नाही आता 0 2 1 3 आणि 2 10 3 11 कम्बाईन करू शकतो का जर परीक्षण केले तर 0 म्हणजेच पोझिशन A बदलते पोझिशन B बदलत नाही पोझिशन्स C बदलते आणि पोझिशन D पण बदलत नाही म्हणजे पुन्हा इथे दोन पोझिशन बदलतात त्यामुळे आपण हे पण कंबाईन करू शकत नाही पुढच्या स्टेजच्या ग्रुपमध्ये मेंबर होण्यासाठी फक्त एकच पोझिशन बदलली पाहिजे त्याच प्रमाणे 2 10 3 11 आणि 10 11 14 15 हे कम्बाईन करू शकतो का ते पाहू इथे पोझिशन A हे बदलते पोझिशन B बदलते पोझिशन C आणि D बदलत नाही पण पुन्हा 2 पोझिशन बदलल्यामुळे हे कम्बाईन करू शकत नाही तर आपण प्रत्येक याचे परीक्षण केले आणि कम्बाईन केले आणि आता यातले कोणतेच पुढच्या स्टेजमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे इथे स्टेज 4 नाही तसेच कुठलाच मेंबर इथे टिक झाला नाही आता तुम्हालाअनटिक टर्मचे महत्व कळले असेल तेव्हा प्रत्येक अनटिक टर्म ही प्राईम इम्पली कँट तयार करण्यासाठी मेंबर आहे म्हणजेच प्रत्येक अनटिक टर्म ही प्राईम इम्पली कँट देते आता इथे हे सर्व ह्या शेवटच्या स्टेज मधून आले पण मागच्या स्टेज मधून एखादी अनटिक टर्म आली तर ती आपल्याला पुढे शेवटच्या प्राईम इम्पली कँट मध्ये आणावी लागते या उदाहरणांमध्ये 10 11 14 15 and 10 14 11 15 हे चार प्राईम मयूचवली एक्सक्लझीव्ह आहेत कारण ते 1 डॅश 1 डॅश असे सारखेच राहतात आणि म्हणून आपल्याला या चार टर्म येतात जे प्राईम इम्पली कँट बनवण्यासाठी योगदान देतात तर या सगळ्या स्टेजेस कंबाईन केल्यानंतर तुम्हाला हे असे दिसेल या आधी हे वेगळ्या रीतीने दाखवले होते पण जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्ही फक्त पूर्ण होईपर्यंत टेबल आणि कॉलम वाढवत गेले हे रूपांतरण हमी देते कारण तुम्ही पाहिले कि इथे प्रत्येक केस मध्ये हे सर्व ब्लॉक पहिल्या स्टेज मधून दुसऱ्या स्टेजमध्ये आणि दुसऱ्या स्टेज मधून तिसऱ्या स्टेज मध्ये आले आहेत इथे 1 2 3 4 5 इथे 4 इथे 3 असे याप्रमाणे आले आहे अगदी एक्सट्रीम सीनेरीओमध्ये म्हणजेच सगळे A B C D E हे डॅश असतील तरी फरक पडत नाही आउटपुट 1 येते म्हणून Y 1 अशाप्रकारे एक्सट्रीम केस मध्ये सुद्धा व्हॅल्यू मध्ये फरक न होता आउटपुट येते तेव्हा सर्व इनपुट डोन्ट केअर don't care प्रकारचे बनतात त्यामुळे कुठल्याही इनपुट च्या कॉम्बिनेशन साठी आउटपुट एक असते पण हे रुपांतरण त्याच्या पलीकडे जात नाही नाहीतर हे रूपांतरण स्टेज 3 च्या पुढे परत एकत्र येत नाही म्हणजेच स्टेज 4 ला जात नाही हे आपण पाहिले तर हे कसे होते Refer Time 2004 हा PI टेबल आहे आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या टर्म 0 0 डॅश डॅश या आहेत तर हे सांगण्यासाठी जर 0 असेल तर A संबंधित A' आणि B संबंधित B' असे आहे तर संबंधित असलेले प्राईम इम्पली कँट त्या प्रॉडक्ट टर्मणे A' B' असे दाखवले जाते तर B' C मध्ये B झिरो सोबत स्थिर आहे आणि C '1' सोबत स्थिर आहे आणि म्हणून B' C ही संबंधित प्राईम इम्पली कँट आहे A '1' सोबत स्थिर आहे आणि C '1' सोबत स्थिर आहे आणि म्हणून A C ही संबंधित प्राईम इम्पली कँट आहे शेवटी A '1' सोबत स्थिर आहे आणि B '1' सोबत स्थिर आहे आणि म्हणून A B ही संबंधित प्राईम इम्पली कँट आहे अशाप्रकारे सर्व मीन टर्म समाविष्ट झालेल्या आहे हे तुम्हाला कळलेच असेल तेव्हा पहिल्या स्टेपमध्ये हे प्राईम इम्पली कँट इंटरेटीव्ह प्रोसेस मधून कसे मिळवायचे या उदाहरणातून आपण पाहिले आता आपल्याला प्राईम इम्पली कँट आणि प्रॉडक्ट टर्म मिळालेल्या आहेत आता फक्त आपल्याला या सगळ्यांची ऍडडिशन करायची आहे म्हणजेच आपल्याला बरोबर असलेले 'Y' हे आउटपुट मिळते हे काही चुकीचे नाही फक्त ते किमान संच देते की नाही हे आपल्याला पाहावे लागेल त्यामुळे अजून हे निश्चित नाही हे निश्चित करण्यासाठी आपल्याला पुढच्या स्टेजमध्ये आवश्यक प्राईम इम्पली कँट शोधावे लागतील तर आता या आवश्यक असलेल्या प्राईम इम्पली कँट टेबल मध्ये आपल्याला लागणाऱ्या सर्व मीन टर्म समाविष्ट झालेल्या आहेत की नाही ते पाहिले पाहिजे तर आपल्या उदाहरणांमध्ये या 0 1 2 3 0 1 2 3 10 11 12 13 14 15 मीन टर्म आहेत आणि त्या समाविष्ट झालेल्या आहेत की नाही ते पाहावे लागेल तेव्हा आता आपण त्या संबंधित आपल्याला मिळालेले प्राईम इम्पली कँट लिहून घेऊ आणि ते कुठल्या मीन टर्म समाविष्ट करतात ते पाहू तर A' B' मध्ये 0 1 2 3 B' C मध्ये 2 3 10 11 A C मध्ये 10 11 14 15 आणि A B मध्ये 12 13 14 15 या मीन टर्म समाविष्ट होतात अशा प्रकारे आपल्याला प्राईम इम्पली कँट टेबल मिळाला आहे आणि त्या संबंधित टिक मार्क तिथे आहे हे आवश्यक संबंधित असलेले प्राईम इम्पली कँट टेबल मध्ये आहेत ते कशा प्रकारे पाहायचे ते आपण पाहू तर A' B' हे आवश्यक प्राईम इम्पली कँट आहे जर ते प्राईम इम्पली कँट आपण काढून टाकले तर या '0' आणि '1' या मीन टर्म समाविष्ट होणार नाहीत त्याच प्रकारे 12 आणि 13 या मीन टर्म फक्त A B या प्राईम इम्पली कँट ने समाविष्ट केल्या आहेत आणि म्हणून इथे हे सुद्धा आवश्यक प्राईम इम्पली कँट आहे तर जेव्हा आपण A' B' आणि A B समाविष्ट करतो तेव्हा आपल्याला ते एस ओ पि फॉर्ममध्ये घ्यावे लागेल आता 10 आणि 11 या मीन टर्म समाविष्ट करायच्या बाकी आहेत कारण A' B' आणि A B ने 0 1 2 3 12 13 14 15 या मीन टर्म समाविष्ट केल्या आहेत म्हणजे फक्त 10 आणि 11 या बाकी आहेत आपल्याला मिळालेल्या या दोन टर्म सारख्याच गुंतागुंतीच्या आहेत जर आपण आपल्याकडे उपलब्ध असलेले इनपुट कॉम्प्लिमेंटेड आणि अनकॉम्प्लिमेंटेड फॉर्म मध्ये घेतले तर एक B' C आणि दुसरे A C असे आहे तर एक हे 10 11 आणि तसेच 2 3 हे पण समाविष्ट करते तर दुसरे हे 10 11 आणि तसेच 14 15 हे पण समाविष्ट करते त्यामुळे आपण दोघांपैकी कुठलेही एक घेऊ शकतो तर अशाप्रकारे आपल्याला आवश्यक प्राईम इम्पली कँट वापरून हा एक कीमाण संच आणि दुसरा कीमाण संच मिळत आहे तर इथे हे या दोन शक्यता आहेत आणि या दिलेल्या उदाहरणा करता QM अल्गोरिदम वापरून आपल्याला हे दोन सारख्याच गुंतागुंतीचे सोल्युशन मिळत आहेत Y A' B' A B B' C किंवा Y A' B' A B A C इथे आपण आपल्याला माहित असलेल्या केमॅप आधारित सिंपलिफिकेशन वरून हे बरोबर आहे कि नाही ते पाहू शकतो आपण या मीन टर्म केमॅप मध्ये कशा प्रकारे मॅप केल्या ते पाहू एक ग्रुप A' B' इथे येतो A B इथे येतो आणि हे 10 11 व राहिलेले दोन 1's केमॅप मध्ये समाविष्ट करायचे आहे तुम्हाला 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 माहीत आहे आणि हे 10 11 तेव्हा हे 10 11 आपण यात एकत्र करू शकतो अशाप्रकारे इथे दोन शक्यता आहेत एका केसमध्ये आपल्याला A C येतो आणि दुसऱ्या केसमध्ये हे केस मध्ये B' C मिळतो या दोघांपैकी आपल्याला एक केस घ्यावी लागेल त्यामुळे राहिलेले 10 11 समाविष्ट होतील तसेच A' B' आणि A B लागणारच आहेत आपण QM अल्गोरिदम आधारित सिंपलिफाईड एक्सप्रेशन शोधले डोन्ट केअर don't care म्हणजे ते इनपुट च्या बाजूला विचारात घेतले नाही आणि ते के मॅप मध्ये 'X' असे दर्शवले अशाप्रकारे आपण डोन्ट केअर हे मीन टर्म असे मानून सोप्या पद्धतीने प्राईम इम्पली कँट तयार केले हे तुम्ही जेव्हा तुम्हाला मोठा ग्रुप मिळवायचा आहे आणि ते यात वगळायचे आहे जेव्हा समावेश करायचा आहे किंवा जेव्हा मीन टर्म मध्ये शोधून समावेश करायचा आहे आणि तसेच आवश्यक प्राईम इम्पली कँट शोधायचे आहेत तेव्हा असे करू शकतात त्यामुळे तुम्हाला खात्रीशीर सिंपलीफाइंड एक्स्प्रेशन मिळेल इथे आपण हे थोडे वेगळे उदाहरण घेऊ आधी आपण 0 1 हे डोंटकेअर don't care आणि मीन टर्म 0 1 2 3 ते 14 15 अशा घेतल्या आता आपण घेऊ 23101112131415 या मीन टर्म आणि 0 1 हे डोंटकेअर don't care घेऊ Y Σ m23101112131415 d01 तेव्हा पहिल्या स्टेजमध्ये सांगितल्याप्रमाणे 0 1 मीन टर्म घेऊन प्राईम इम्पली कँट शोधू तर मागच्या उदाहरणांमध्ये मिळालेले प्राईम इम्पली कँट या उदाहरणासाठी देखील तेच असतील तेव्हा आपल्याला त्याच पद्धतीने A' B' A C B' C आणि A B हे प्राईम इम्पली कँट मिळाले आता या उदाहरणांमध्ये 0 1 चा समावेश करायचा नाही त्यामुळे आपण 2 पासून सुरुवात करुया आणि त्यानुसार तिथे 2 3 10 ते 14 असे लिहिले आहे हे तेव्हा आपण पाहू शकतो की तयार झालेल्या B' C आणि A B या आवश्यक प्राईम इम्पली कँट मध्ये 2 3 10 11 and 12 13 14 15 या मीन टर्म चा समावेश होतो आहे तर आपल्याला खालील मिनिमाईज एक्सप्रेशन मिळते Y A B B' C आणि हेच आपल्याला QM अल्गोरिदम आधारित पद्धतीत सुद्धा आले आता याचीच पी ओ एस साठी चर्चा करायला नको पण आपण हे ड्युवेल सर्किट साठी पाहू या उदाहरणांमध्ये आपल्याला A' शोधायचा आहे तर आपल्याला इथे F' हा मिळतोआहे इथे हा '1' आणि हा '1' आणि बाकीचे सर्व '0' आहेत आणि आपल्याला हे एक्सप्रेशन मिळाले आता आपण या ड्युवेल चे कॉम्प्लिमेंट घेऊ ड्युवेल म्हणजे अँड चा ऑर होतो आणि ऑर चा अँड होतो व आउटपुट इनपुट चा कॉम्प्लिमेंट होतो जर F' घेतला तर आउटपुट F F होते आणि इनपुट चे कॉम्प्लिमेंट होते व अँड चा ऑर होतो आणि ऑर चा अँड होतो आणि आपल्याला पी ओ एस रिप्रेझेंटेशन मिळते आता शेवटी आपण निष्कर्ष पाहूया तर QM अल्गोरिदम आधारित सिंपलिफिकेशन साठी आधी प्राईम इम्पली कँट शोधावे लागतात या प्रॉडक्ट टर्म असतात आणि त्या इतर प्रोडक्ट टर्म सोबत कम्बाईन होऊ शकत नाही आणि म्हणून ते कमीत कमी नंबरचे लिटरल्स दर्शवतात आणि आवश्यक प्राईम इम्पली कँट PI हे तृथ टेबल मधील सर्व 1's चा एकत्र समावेश करतात आणि आपल्याला आवश्यक प्राईम इम्पली कँट सोबत किमान संच असलेले फंक्शन म्हणजेच आउटपुट मिळते प्राईम इम्पली कँट शोधण्यासाठी डोन्ट केअरdon't care कंडिशन वापरता येतात पण अर्धवट दिलेल्या तृथ टेबल मध्ये हे डोन्ट केअर कंडिशन आवश्यक प्राईम इम्पली कँट शोधण्यासाठी टाळू शकतो आणि हे कम्प्युटर वर आधारित बुलियन एक्सप्रेशनच्या सिंपलिफिकेशन साठी उपयोगी आहे धन्यवाद